तर आपण काय केले तर एक प्रकारे इथपर्यंत येण्याचा अतिशय अचूक मॅथेमॅटिकल मार्ग दिला आणि ह्या मर्यादा प्रत्यक्षात एक आहे येथे येण्याचा एक इनट्युटीव्ह मार्ग आहे अधिक मजेदार असतो जो आपण केला त्यापेक्षा तर स्टॅबिलिटी क्रायटेरिया वर येण्यासाठी ह्या इनट्युटीव्ह मार्गाने येताना मी काय करेन तर मी एक साधी 1D ग्रीड काढेन लिपफ्रॉग योजना त्याबद्दल आपण बोलत आहोत तर आपली ग्रीड ही माझी स्पेस आहे आणि हा माझा टाईम आहे ह्यावर मी मी हे माझे हे आहे माझे हे आहे माझे असे गृहीत धरत आहे इतर कोणते व्हेरीएबल्स मला लागतील आणि ओके लक्षात ठेवा टाईम मध्ये देखील व्हेरिएबल हाफ ग्रीड ने विखुरलेले असतात आणि स्पेस मध्ये देखील बरोबर तर हा असेल माझा त्याला आपण म्हणूया काही ओके तर आणि त्याच्याशी अनुरुप असेल मायनस सॉरी हे असेल i होय हे पण असेल ओके टाइमच्या टर्म मध्ये हा समजा असेल हा आहे आणि हा आहे ओके तर मी फक्त घेतले आहे आणि ओके तर TE पोलरायझेशन मी फक्त यापैकी एका इक्वेशन कडेच पाहत आहे तर म्हणून यासाठी मला म्हणायचे आहे डिफरन्सशीयल इक्वेशन होते आणि ही आहे TM केस ह्या TM केस मध्ये हे आहे हे आहे इक्वेशन की ज्या मध्ये माझ्याकडे होते तर साठी चे इक्वेशन पुढील प्रमाणे होते आता आपण काय करणार आहोत की हे आहे माझे आणि या ठिकाणी इथे सर्वकाही आहे ओके तर आपण हे स्टेप वाईस फॉर्म मध्ये लिहूया आपल्याला आधीच माहित आहे की हा स्पेस ने लांब आहे आता पुढची गोष्ट कोणती आहे सिग्नल ला जाण्यासाठी किती वेळ लागेल म्हणून लागणारा वेळ सिग्नल ला ते पर्यंत जायला लागणारा फिजिकल वेळ कल्पना करा की या ठिकाणी स्पेस आणि टाइम मध्ये प्रवास करणारी एक फिजिकल वेव्ह आहे तिला ते पर्यंत जायला लागणारा कमीतकमी वेळ किती असेल तर अंतर किती असेल विद्यार्थी अंतर 1 का आहे विद्यार्थी आकडेवारी अंतर आहे या या वेव्ह चा स्पीड काय असेल ही वेव्ह किती शक्य तितक्या जलद जाऊ शकेल c बरोबर आता तिसरा पॉईंट आपण म्हणू शकतो तो आहे कमीत कमी तर ह्या कमीत कमी ला मी म्हणेन टाऊ ही किंमत म्हणजे डावीकडून उजवीकडे इथून येथे सिग्नल ला जाण्यासाठी लागणारा कमीत कमी वेळ आहे तर आपण म्हणू शकतो ह्याच्या आधी म्हणजे संपण्या आधी मला माझे अपडेट इक्वेशन वापरावे लागेल माझे अपडेट इक्वेशन काय होते तर ह्या ठिकाणी इथले हे वरचे सर्वात वरचे इक्वेशन फक्त पहा मी इथे लिहू शकते हे होते माझे अपडेट इक्वेशन बरोबर तर यामध्ये स्पेस मधील एकाच ठिकाणच्या त्याचे आणि यांचे इव्हॅल्यूएशन करताना कोणत्या सर्व किमतींचा समावेश असणार आहे परंतु इतर दुसरे टाईम लोकेशन किंवा आधीचे टाईम लोकेशन ओके आत्ता हे विद्यार्थी मायनस मायनस विद्यार्थी डेल्टा या ठिकाणी इथे आहे हे आहे इक्वेशन तर आता हा टाईम इंटरवल संपण्यापूर्वी मला माझे अपडेट इक्वेशन वापरावे लागेल कारण जर मी हे अपडेट इक्वेशन वापरले नाही तर हा इथला प्राणी याला नवीन किंमत मिळून जाईल म्हणून मी हे अपडेट इक्वेशन वापरत आहे परंतु त्यातील किंमत ही चुकीची आहे मी ची आधी ची किंमत वापरेन याठिकाणी त्या ठिकाणी मला तसे करायचे नाहीये तर त्यामुळे वेव्ह फिजिकली जाण्यापूर्वी मला माझे अपडेट इक्वेशन झटकन वापरायचे आहेत आणि माझे व्हेरिएबल अजून देखील फिजिक्स शी निष्ठावान आहेत माझे व्हेरिएबल सर्व एका टाईम इन्स्टंट n ला देतात तर जेव्हा मी या किमती आत मध्ये सबस्टीट्यूट करेन तेव्हा या गोष्टी खरतर ही स्पेस आणि टाइम मधील त्या त्या पॉईंट्स वरील फील्ड ची किंमत असेल बरोबर जर मी आणखीन थोडा वेळ थांबले नाही मी हा फॉर्म्युला वापरेन परंतु मी आतमध्ये लिहिलेले नंबर चुकीचे असतील कारण ते फिजिकली आधीच प्रवास केलेल्या ओल्ड वेव्हचे असतील हे एका दृष्टीने जरा जास्तच वाटेल कारण मी म्हणाले होते की मला लाईट च्या स्पीड पेक्षा जलद कॅल्क्युलेशन करायचे आहे प्रकाश तिथपर्यंत पोहोचायच्या आधीच मला माझे अपडेट इक्वेशन वापरायचे आहे बरोबर खरं तर हेच टाईम सांगत आहे याचा अर्थ असा होतो ही टाइम स्टेप ह्या टाऊ पेक्षा मोठी हवी की लहान हवी टाऊ पेक्षा लहान हवी बरोबर आणि त्याच प्रकारे नक्की आपल्याकडे पूर्वी होती विद्यार्थी होय मला म्हणायचे आहे की हा अत्यंत बरोबर आहे विद्यार्थी होय तर होय टाईम स्टेप असायला हवी मला म्हणायचे आहे की आपल्याला नेहमी वाटते की c ची किंमत सर्वात जास्त आहे त्यामुळे ची किंमत सर्वात लहान असेल बरोबर पण नेहमी असाच विचार करणे योग्य नव्हे तर योग्य मार्ग किंवा पद्धत ह्या गोष्टीचा विचार करण्याची अशी असेल की कल्पना करा याठिकाणी एका कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी असलेल्या वेव्ह ची बरोबर तर म्हणून ही मी मी अशी लिहू शकते तर आपण कोणत्या गोष्टीकडे प्रामुख्याने पाहत आहोत तर आणि टाईम पिरियड मधील तुलनेकडे तर हा तसा काही एखादा भलताच नंबर असणार नाही ओके उदाहरणार्थ समजा आपण ऑप्टिकल फ्रिक्वेन्सी मध्ये आहोत ऑप्टिकल फ्रिक्वेन्सी ओमेगा काय असतो ओके ऑप्टिकल फ्रिक्वेन्सी सोडा आपण म्हणूया आपल्याकडे आहे मायक्रोवेव्ह 1 गिगा हर्डझ 1 गिगा हर्डझ म्हणजे 10 टू द पॉवर 9 बरोबर त्याठिकाणी टाइम पिरियड काय असेल विद्यार्थी 10 टू द मायनस 9 हे आपल्याला काय देईल पुन्हा छोटा नंबर बरोबर म्हणून हा एखाद्या लहान नंबर सारखा दिसतो परंतु त्याच्याकडे वेव्ह च्या टाइम पिरियड च्या संबंधात पाहिले तर हा इतका सूक्ष्म नसेल खरं तर ओके तर हा आहे इनट्युटीव्ह मार्ग ह्या स्टॅबिलिटी क्रायटेरिया पर्यंत येण्याचा विद्यार्थी तो अवलंबून आहे होय तिसरा भाग पुन्हा तर पहिला भाग स्पष्ट झाला का स्पेस चे अंतर आणि त्यानंतर आपण म्हणालो ह्या इक्वेशन मध्ये मला ला अपडेट करायचे आहे म्हणून मला ह्या प्राण्याला ह्या प्राण्याला अपडेट करायचे आहे मला काय काय वापरावे लागेल तर मला हा प्राणी आणि हा दुसरा आणि हा देखील फॉर्मुला प्रमाणे वापरावा लागेल आता जेव्हा मी ही इक्वेशन वापरणार असेन माझ्या सद्य स्थितीतल्या ह्या या कॉन्टिटी च्या एस्टिमेशन योग्य पद्धतीने मांडलेल्या असतील हे यातून स्पष्ट दिसते परंतु नक्कीच त्या चालू व्हॅल्यूज असल्या पाहिजेत पण जर मी डेल्टा x भागिले c पेक्षा जास्त वेळ थांबले तर आपण म्हणू शकतो की एका केस मध्ये ही वेव्ह डावीकडून उजवीकडे प्रवास करत आहे वेव्ह ने आधीच पासून कडे फिजिकली ट्रॅव्हल केलेले आहे परंतु मी नाही केले कारण मी अजून माझा वेरिएबल टाईम अपडेट केलेला नाही कारण त्यामध्ये च्या लोकेशन मधील जुनीच किंमत आहे त्यात अजून जुनी किंमत आहे कारण मी अजून टाईम अपडेट केलेला नाही तर जेव्हा मी इक्वेशन वापरेन तेव्हा मी जुने आऊटडेटेड व्हर्जन वापरत आहे कारण वेव्ह खरोखरीच पोहोचण्याआधी मला पटकन अपडेट करता यावे यासाठी त्यामुळे जेव्हा मी इक्वेशन वापरत असेन त्यावेळेला खरी किंमत वास्तविक किंमत मी वापरत असेन की जो माझा सर्वात उत्तम अंदाज असेल तर त्यावरून असे समजते की डेल्टा टि हा टाऊ पेक्षा लहान असायला हवा ओके जर आपल्यावर अवलंबून असेल विद्यार्थी कसा काय तर हा एक केवळ वैचारिक प्रयोग आहे बरोबर की फ्री स्पेस मधून वेव्ह ट्रॅव्हल करत आहे आपण फक्त म्हणत आहोत की किती जलद पद्धतीने मी हे सर्व सिम्युलेट करू शकेन ज्यामुळे मी माझ्या व्हेरिएबल सोबत अत्यंत प्रामाणिक असेन की जे मी माझ्या अर्थातच वेव्ह वर वापरेन मी तिथे बसणार नाही किंवा वेव्ह ट्रॅव्हलिंग ची वाट बघणार नाही बरोबर हे सर्व आईन्स्टाईन त्याला गेडाकें थॉट एक्सपेरीमेंट्स असे म्हणतो ते आहे ठीक आहे तर ह्या स्टॅबिलिटी क्राईटरिया बद्दल कोणती गोष्ट चांगली आहे की जी इथे डीराईव्ह केली आहे ज्याला मी इंट्यूटिव वे असे म्हणते ती मोठ्या प्रमाणावर आयडिया जनरलाईज करण्यासाठी अतिशय सोपी आहे 1D हे ठीक आहे परंतु आपण 2D साठी हा प्रश्न विचारू शकता 2D मध्ये करंट स्टॅबिलिटी क्रायटेरिया सारखाच असतो तर या ठिकाणी आपल्याला रूट 2 रूट 3 चे फॅक्टर्स मिळतील